तर आता आपण आणखी एका नवीन आयओटी प्रोटोकॉल संबंधित काही प्रात्यक्षिक पाहूया या प्रोटोकॉलच नाव आहे एएमक्यूपी म्हणजे ऍडवान्सड मेसेजिंग क्यूएइंग प्रोटोकॉल हा ओपन स्टॅंडर्ड प्रोटोकॉल असल्या कारणाने हा पॉईंट टू पॉईंट आणि त्याबरोबरच सबस्क्राईब करणारे मॉडेल रूटिंग आणि क्यूएइंग दोन्ही प्रकाशित करते आता माझ्या उजव्या बाजूला हा पब्लिशर आहे इथे जो आहे त्याला ब्रोकर असे म्हणतात याचे रॅबिट एम क्यू असे नाव आहे हा सबस्क्रीप्शन आहे एमक्यूटीटी मूलतः जेथे टॉपिक आहे आणि तेथे ब्रोकर आहे जो तुम्ही सबस्क्राईब करता किंवा एएमक्यूपी हा टॉपिक यापेक्षा थोडा वेगळा असतो तो प्रकाशित करावा लागतो मुळात सर्व उत्पादकांना प्रकाशित केल्या जाणार्या आणि एक्सचेंज म्हणून ओळखल्या जाणार्या वस्तूंचे अधिकार आहेत आणि एक्सचेंज इंटेलिजेंटली वेगवेगळ्या क्यूएइंगना देईल अशा रूटिंग क्यूमध्ये काय दिले आहे यावर अवलंबून आहे रुटींग की एक अतिरिक्त गोष्ट आहे खरे पाहता एमक्यूटीटी रुटींग की स्वतः योग्य टॉपिक आहे आणि जर कोणाला सबस्क्राईब करायचे असेल तर तुम्ही एक्सचेंज पब्लिश करण्याव्यतिरिक्त काहीही करणार नाही आणि इंटेलिजन्स जी क्यूचे एक्सचेंज पासून आहे व रुटींग की वर अवलंबून असते हे व्यवस्थितरीत्या समजून घेण्यासाठी चला तर आता प्रात्यक्षिक पाहूया आता पहिल्या प्रात्यक्षिक मध्ये डाव्या बाजूला आमचे दोन सहकारी तेजस्विनी आणि अभिरामी उभे आहेत या दोघी प्रात्यक्षिक दाखवणार आहेत तुम्ही ते काळजीपूर्वक पहा तेथे क्यू नावाची क्यु टेस्ट आहे आणि काळजी करू नका की हे कशाप्रकारचे एक्सचेंज आहे हा अशा प्रकारचा एक्सचेंज आहे जेथे प्रोडूसर थेट क्यू मध्ये लिहू शकतो तर तो ते करत आहे आता ती मॅसेज टाईप करेल ज्यामध्ये पायथोन डिफॉल्टर डॉट पी वाय सेंड करेल वेलकम टू आयओटी हे स्क्रिप्टचे नाव आहे जो प्रोडूसर ब्रोकरकडे पाठवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही पाहू शकता ही याची संख्या एकानंतर एक वाढत जाते हा शून्य का नाही हा एक असतो कारण ग्राहक ऑफलाईन होता आणि ग्राहक हे घेऊ इच्छित नव्हता कारण काही कारण निमित्त तो ऑनलाइन नव्हता जर तो ऑनलाइन आला तर तो ग्राहक हा मॅसेज प्राप्त करू शकतो तर हे करू द्या आणि काय होतं ते पाहू या तुम्ही पाहू शकता की वेलकम टू आयओटी हा मॅसेज प्रोडूसर प्रकाशित करतो तो इथे येईल आणि क्यु टेस्ट झिरो होतो तर हा एक प्रकारचा एक्सचेंज आहे मुख्यतः तुम्हाला डेटा प्रोड्यूस करण्याची अनुमती देतो आणि या डेटामध्ये कंजुमर असतात आता कशाप्रकारे आपण हा नेटवर्क सेटअप करू शकतो हा सेटअप वायरलेस पद्धतीने कनेक्ट केला जातो आणि मुख्यतः तुम्ही लॅपटॉप काढून तुम्ही हा मोबाईल फोन आणि एएमक्यूपी अशा तीन लहान वायरलेस डिव्हाईसने एका एक्सेस पॉइंटला कनेक्ट करू शकता हा एक्सेस पॉईंट प्रोडूसर रॅबिट म्हणजे प्रोडूसरचा ब्रोकर आणि कंजुमर यांच्यामध्ये कनेक्शन जोडतो हा मॉडेल प्रोडूसर कंजुमरशी थेट संपर्क न करता तो एमक्यूटीटी स्टॉप सारखा महत्वपूर्ण आहे तर आपण पुढे जाऊया आणि आणखी एक प्रात्यक्षिक व त्यातील सूक्ष्म फरक पाहू या परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या काही वेळापूर्वी आपण प्रोडूसरवर एक स्क्रिप्ट पायथॉन रन केली जिथे आम्ही थेट एक्सचेंजवर आवाहन करीत होतो तर आम्ही आता काय करणार आहोत अनेकांना एक म्हणजे आम्ही फॅनआउट एक्सचेंज वापरणार आहोत आता इथे दोन कंजुमर आहेत आम्ही तुम्हाला दाखवू एका पासून अनेक कसे कार्य करतात आणि स्क्रिप्ट मध्ये कसे होते हे पाहण्यासाठी मी तेजस्विनीला सांगतो की तिने स्क्रिप्ट उघडावी चला तर पाहूया हि स्क्रिप्ट कशी दिसते होय तुम्ही पाहू शकता एक्सचेंजचे नाव लॉग्समध्ये असते आणि ते येथे आढळते तुम्ही लॉग्स पाहू शकता आणि तुम्ही हे सुद्धा पाहू शकता की हा फॅन आऊट प्रकारचा एक्सचेंज आहे जो मुख्यतः एकास अनेक असतो ज्याला येथे फॅन आऊट असे म्हणतात हे एक महत्त्वाची किल्ली आहे जर समजा तिने इथे मेसेज टाईप केला तर तो सर्वांना जाईल आणि आपण तो लॉग्स नावाच्या एक्सचेंज मध्ये पाहू शकतो जो वाढत जातो तर आपण हे करून पाहूया तर आपल्याकडे पायथॉन दिलेला आहे जो फॅन आऊट हॅलो युजर म्हणून पाठवतो तर हे काय झालं आहे आणि तुम्ही हे युजर १ व यूजर 2 साठी पाहू शकता तर हे रॅबिट एमक्यूच्या क्षमतेचे छोटे प्रात्यक्षिक आहे जो मुख्यतः ऍडवान्सड मेसेजिंग प्रोटोकॉलवर आधारित अमलात आणला जातो तर मग मी जे काही स्क्रीनवर लिहीन ते सर्व पाहो क्लाइंट मॉस्किटो सर्वर आणि मॉस्किटो डॉट कॉन्फ या काही मुख्य फाईल एमक्यूटीटीशी संबंधित असतात आता आपण पुढे जाऊ या आणि दुसरा आयओटी प्रोटोकॉल जो अत्यंत प्रसिद्ध अशा आयओटी प्रोटोकॉल संबंधी महत्त्वाचे भाग पाहूया आणि मी म्हणेन कि हा खूप मजबूत भाग ज्याला एएमक्यूपी असे म्हणतात ज्याबद्दल मी अगोदरच या व्हिडिओमध्ये बोललो होतो आता तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुमचा फेसबुक अकाउंट असेल तर तुम्ही वास्तविक एमक्यूटीटी वापरलेला आहे कारण फेसबुकमधील मेसेजिंग एमक्यूटीटी वापरते आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधारकार्ड मेसेजिंग प्रोटोकॉलचा सर्वोत्तम उदाहरण आहे कारण हे फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे आणि एएमक्यूपी हा आधारकार्ड मधील मेसेजिंग पार्ट आहे या सर्वांचा अर्थ एकच आहे जर तुम्ही एमक्यूटीटी असो किंवा एएमक्यूपी हे सर्व एप्लीकेशन लेयर महत्वाचे एप्लीकेशन लेयर आहेत व बाईनरी प्रोटोकॉल वापरतात हे का महत्वाचे आहेत कारण हे मशीन टू मशीन रीड करण्यासाठी आणि मशीन टु मशीन डेटा जनरेट करण्यासाठी आणि मशीन टू मशीन संभाषणा मध्ये मानवाची गरज लागू नये यासाठी हे महत्त्वाचे आहे तुम्ही थोडेसे आठवून पहा मी तुम्हाला सांगितले होते की आयओटी जगात वस्तू वस्तू दरम्यान कम्युनिकेशन होत असते आणि मानव व वस्तू दरम्यान फारसा संवाद होत नाही किंवा मानवातील आपापसात होणारा संवाद व वस्तू वस्तू दरम्यान होणारा संवाद सर्वश्रुत आहे हा बायनरी प्रोटोकॉल कॉम्पॅक्ट प्रवेश आहे कारण मानव हे समजू शकत नाही तर त्याचे कॉम्पॅक्टर्स आणि असेच आपल्याला बरेच छान स्वयंचलित कॉम्प्रेशन मिळेल कारण ते तसे नाही मी याला कम्प्रेशन असे म्हणणार नाही मी याला कॉम्पॅक्ट असे म्हणेल कारण हा बायनरी प्रोटोकॉल असल्यामुळे कंपॅक्टनेस आपोआप येईल तर आता आपण पाहूया कि एएमक्यूपी कशाप्रकारे दिसतो आणि आपण याची तुलना सर्वश्रूत असलेल्या पब सबशी करू तर मी एक चित्र काढतो यामध्ये मुख्यतः एएमक्यूपी सारखा ब्रोकर असेल ज्यामध्ये वास्तविक दोन पार्ट असतील त्यापैकी एक एक्सचेंज असेल हे अशा प्रकारे लिहिले जाते आणि तेथे त्यांना क्यूएस असे म्हटले जाते तुम्ही अशी कल्पना करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे एक्सचेंज असतात डायरेक्ट एक्सचेंज इत्यादी तर हे पब्लिशर्स आणि सबस्क्रायबर असतात तर हे मेकॅनिझम एएमक्यूपी मध्ये असते तुम्ही असे म्हणू शकता की हे मॅसेज ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे आणि आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की यामध्ये संदेश वितरणाची हमी कमीतकमी एकदा तरी सुरू होतेच तसेच क्यूओएस लेव्हल एकदा आम्हाला माहित आहे जो या प्रोटोकॉलला लागू आहे येथे मेसेजचा फॉरमॅट थोडासा विचित्र आढळून येतो आणि मी लगेच येथे लिहून दाखवतो की तो कसा दिसतो मुख्यतः कोणत्याही मेसेजला हेडर आणि फूटर असते तर आपण हेडर आणि फूटर इथे लिहूया ज्याला डिलिव्हरी ऐनोटेशन असे म्हणून ओळखले जाते तर हे विशिष्ट डिलिव्हरी ऐनोटेशन आहे आणि या मेसेज ऐनोटेशनला काही फिल्ड असतात ज्याला बेअर मेसेजेस असे म्हणतात तुमच्याकडे बेअर मेसेजेस असतात तर येथे हे बेअर मेसेजेस सुद्धा आहेत मुख्यतः तुम्ही येथे पाहू शकता या चित्रांमध्ये की खरं पाहता दोन प्रकारचे बेअर मेसेजेस आणि ऐनोटेटेड मेसेजेस मेसेज फॉरमॅटमध्ये पाहू शकता तरीही मेसेजिंग ट्रान्सपोर्ट लेअरच्या शीर्षस्थानी आहे मेसेजिंग कॅपॅबिलिटीज या सर्व मेसेजेस आणि कॅपॅबिलिटीज या लेयरमध्ये आणि एएमक्यूपीमध्ये हँडल करते आणि मी नमूद केल्याप्रमाणे दोन प्रकारचे मेसेजेस आहेत बेअर मेसेजेस जे मुख्यतः जे सेंडरने आणि ऐनोटेटेड मेसेजेस पाठवलेले असतात हे सर्व वास्तविक रिसीवरच्या बाजूने आढळून येतात हे सर्व रिसीव्हरकडे पाहिले आहे असे दिसते रीसीव्हरवर प्राप्तकर्त्यास पाहिलेल्या प्राप्तकर्त्यास हे महत्वाचे आहे आता हेडर जो या फॉरमॅटमध्ये आहे तो वास्तविकता सर्व डिलिव्हरी पॅरामिटर बद्दल सांगतो तर याचा अर्थ असा की टिकाऊपणा म्हणजे प्रथम अधिग्रहणकर्त्यासाठी जगण्याचा प्राधान्यक्रम आणि शेवटी डिलिव्हरी हेडर पार्टमधील हे सर्व काउंट करतो ट्रान्सपोर्ट लेयर हा मेसेज लेयर साठी एक्स्टेंशन प्रदान करतो आणि या लेयरमध्ये कम्युनिकेशन्स सर्व फ्रेम ओरिएंटेड असतात आणि तेथे एएमक्यूपी फ्रेमसाठी रचना केलेली असते जो मी येथे चित्र काढून दाखवणार नाही परंतु तेथे खरोखरच रचना असते आणि हि रचना योग्य मानकांमध्ये स्पष्ट केलेली असते मला वाटते की मुख्य तुम्हाला समजले असेल कि एएमक्यूपीकडे पब्लिश सबस्क्राईब करण्याची क्षमता आहे याव्यतिरिक्त इतर प्रकारच्या डिलिव्हरी यामध्ये फक्त ब्रोकर पब्लिश करणे आणि सबस्क्राईब करण्यास नाही तर त्याही पेक्षा जास्त म्हणजे पॉईंट टू पॉईंट पब्लिश सबस्क्राईब मॉडेल रुटिंग क्यूएइंग करणे वगैरे तर येथे हा महत्वाचा मुद्दा आहे तर आपण नेहमी असा प्रश्न विचारतो की तुलना काय असते एमक्यूटीटी आणि एएमक्यूपी यांच्या तुलनेबद्दल लोक विचारतात आणि मला वाटतं की हे साहजिकच आहे तुम्हाला या दोघांमधला फरक समजला पाहिजे दोन्ही आयओटीचे चांगले प्रोटोकॉल आहेत याबद्दल तुम्हाला माहिती असले पाहिजे मी यापूर्वीच म्हटले होते की एमक्यूटीटी हा सारखा आहे जो डेटा पाठवण्यासाठी आणि डेटा प्राप्त करण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने अमलात आणता येतो एएमक्यूपी बद्दल बोलायचे झाले तर हा हेवी एचटीटीपी प्रमाणे आहे आणि मी क्वचितच याला कॉल करेन हा क्वचितच असा सिंक्रोनस आवृत्तीचा आहे यासंदर्भात आपण दोघांनाही कमीतकमी सारखेच म्हणू शकता की या दोघांबद्दल चांगली गोष्ट ही आहे की ते अतिशय क्लाउड फ्रेंडली आहेत तुमच्या जर लक्षात असेल तर आपल्या सुरुवातीच्या आयओटीची ओळख या धड्यांमध्ये आपण स्टोरेजबद्दल बोललो होतो आणि आपण क्लाऊड सर्व्हर बद्दलही बोललो होतो आणि जर एमक्यूटीटी किंवा एएमक्यूपी क्लाऊड मध्ये रन करायचे झाले तर क्लाऊड सिस्टीम मध्ये स्थापित करणे खूप सोपे असते तर ते खूप क्लाऊड फ्रेंडली आहेत त्यामुळे क्लाऊड कॉम्प्युटिंग खूप सोपे होते मेसेज क्यूईंग त्याच्या असिंक्रोनस स्वभावामुळे मुख्यतः मेसेज क्यूईंग पार्ट असतो खरं पाहता असिंक्रोनस पार्ट वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटच्या इंटर ऑपरेटिंगसाठी सर्वोत्तम आहे त्यामुळे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटच्या इंटर ऑपरेटिंगसाठी सर्वोत्तम आहे तर हे खूप चांगले आहे तर सर्व एमक्यूटीटी तुम्ही जर घेतलात मी त्याला एमक्यूटीटी आणि एएमक्यूपी मध्ये विभागतो जसे की आम्ही एमक्यूटीटीच्या सभोवतालचे सर्व काही या टॉपिक बद्दल सांगत आहोत आणि टॉपिक स्वतः एक नेमस्पेस सारखाच आहे ते सिंगल नेमस्पेस आहे आणि तुमच्याकडे नाही उदाहरणार्थ मी म्हणेन की येथे एक कमतरता आहे की एमक्यूटीटीला स्टोअर आणि फारवर्ड माहित नसते ते स्टोअर आणि फारवर्ड सारखे नसतात आणि क्यूएस सारखे नसतात वास्तविक पाहता जर तुमच्याकडे क्यूए असेल तर तुम्ही याबद्दल दिलगीर असता कारण तेथे क्यूएस नसल्यामुळे स्टोअर आणि फारवर्ड तिथे नसते म्हणून जर ते तेथे नसेल तर आपल्याकडे या क्षमता नसल्यास एक मोठा सौदा मल्टी टेनंट किंवा टेनन्सी म्हणजे एक समस्या ठरतो दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हा एक सॉफ्टवेअरचा भाग आहे जो होस्टच्या संचास सेवा प्रदान करतो एएमक्यूपीचा एकच प्रसंग सेट न केल्याने संचाची सेवा मिळू शकते आणि तो मल्टी टेनेंसीचे वैशिष्ट्य प्रदान करतो जे एमक्यूटीटी मध्ये शक्य नाही जर तुमच्याकडे सिंगल ब्रोकर असेल तर सर्व काही तुम्ही त्या ब्रोकरला जोडू शकता तर एएमक्यूपी तसे पाहिले तर मल्टी टेनंट दृष्टिकोन आहे आणि मल्टी होस्ट करणे देखील शक्य आहे तर तुम्ही विचार करा की हा किती स्केल होऊ शकतो जेव्हा तुम्ही यावर मल्टी होस्टिंग कॅपाबिलिटीने कार्य कराल तर हि एएमक्यूपी मधली खूप मोठी गोष्ट आहे शिवाय ही खरोखर एक कंपनी आहे जी एक एएमक्यूपीने चालत नाही तर अधिक ग्राहक चालविणार्या ग्राहकांनी चालवलेल्या प्रतिमानात ही एक मुख्य गोष्ट आहे जर तुम्ही मोठे कार्पोरेट प्रोजेक्ट पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की हे सर्व एएमक्यूपी इन्स्टॉलेशन बाबतीतच आहेत परंतु एमक्यूटीटी स्पेसमध्ये क्वचितच तुम्हाला काहीतरी सापडेल तर ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावरून साहजिकच तुम्हाला कळेल की हा स्टॅंडर्ड ओपन आहे आणि आधार कार्ड वास्तविकपणे या मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करतो हे फार महत्त्वाचे आहे जर तुम्ही एमक्यूटीटीकडे परत वळलात आणि जर पाहिलं की एमक्यूटीटी लहान डिव्हाइसेससाठी काय करतो याचा अर्थ लहान डिव्हाइसेस लहान डेटा पाठवण्यासाठी मर्यादित लिंकचा लो बँड विथचा वापर करतात परंतु एमक्यूटीटी फुल मेसेजिंग शक्य आहे तर हा खऱ्या अर्थाने थकवणारा आहे मी असे म्हणेन की एमक्यूटीटी हा जास्त स्ट्रीम बेस्ड आहे हा स्ट्रीमिंग मेथोडोलॉजी वापरतो किंवा हा स्ट्रीमिंग वापरतो जेव्हा तुम्ही म्हणता की हा स्ट्रीमिंग ओरिएंटेड आहे तर हा एक प्रकारचा मर्यादित डिवाइसेस संबंधीत ऐंगरिंग आहे जेथे लो मेमरी आहे बरोबर तुमच्याकडे लो मेमरी आहे आणि हे मुख्यतः स्ट्रीम ओरिएंटेड प्रोटोकॉल्स साठी सुलभ असते एएमक्यूपीचा बफर हा बफर ओरिएंटेड सारखा असतो म्हणजे तुमच्याकडे हाय परफॉर्मन्स सर्वर आणि एमक्यूटीटी असतात तुम्ही मेसेज दोन भागात विभागू शकत नाही पण एएमक्युपी म्हणते की मी अशा प्रकारच्या मेसेज घेऊ शकते ज्यामुळे ते मर्यादित वातावरणातही मोठे मेसेज पाठवू शकतात एमक्यूटीटी फ्रॅगमेंटेशनला मनाई करतो कारण फ्रॅगमेंटेशन हे एएमक्यूपीच्या विरोधात काहीही समस्या नाही हे म्हणते एमक्यूटीटी ब्रोकर बेस्ड अप्रोच समस्या आहे तुमच्याकडे पब्लिशर आहे आणि सबस्क्राईबर आहे तुम्ही थोड्यावेळासाठी ऑफलाईन जाऊ शकता परंतु हे असे गृहीत धरते कि दोन्ही ऑनलाईन आहेत तर एमक्यूटीटी मध्ये मेसेज दीर्घकाळ अस्तित्वात नसतात पण पुन्हा आपण एएमक्यूपी कडे वळू जो कोणत्याही प्रकारचा मेसेजिंग फॉर्म असतो जो तुमच्यासाठी चांगला आहे तुम्ही जर क्लासिकल क्लासिक माफ करा क्लासिक मेसेज क्यूएस राऊंड रॉबिन राईट स्टोअर आणि फॉरवर्ड यांच्या जोड्या याबद्दल बोलू शकता हे सर्व शक्य आहे तर याचा अर्थ काय तर काही ग्राहक मेसेजेसच्या प्रती प्राप्त करू शकता तर काही इतर संभाव्य रांगेतून पूर्णपणे पाहू शकतील आणि फिल्टर शक्तिशाली आहेत तुमच्याकडे एमक्यूटीटीसारखे शक्तिशाली फिल्टर्स आहेत तुम्ही खूप छान कॉम्प्लेक्स नियम लागू करू शकता ज्यामुळे फिल्टर फॉर्म होऊ शकतो आणि तुम्ही त्यामधून डेटा काढू शकता त्यामुळे हा प्रोटोकॉलला अत्यंत मनोरंजक बनवतो एएमक्यूपीचा काय फायदा आहे की तो एखाद्या व्यवहारा सारखा आहे किंवा एखादा व्यवहार करण्यासारखा आहे जो एएमक्यूपीमध्ये शक्य आहे परंतु एमक्यूटीटी मध्ये व्यवहाराची शक्यता नाही आपण सुरक्षेबद्दल बोलू आणि त्यासंदर्भात वैशिष्ट्यांबद्दल ही येणाऱ्या क्लासमध्ये पाहू धन्यवाद चला तर आता एएमक्यूपीचे काही प्रात्यक्षिक पाहूया आणि सर्व प्रकारचे एक्सचेंज प्रकार त्यापैकी किमान ३ २ महत्वाचे एक्सचेंज टाईप्स तुम्हाला एएमक्यूपी कशाप्रकारे कॉन्फिगर करता येईल याबद्दल कल्पना देईल मी तुमचे लक्ष इकडे मी काढलेल्या चित्रा कडे थोडेसे वळवण्याचा प्रयत्न करतो जेथे आपण जाऊन तुम्हाला पब्लिक सबस्क्राईबचे स्टॅंडर्ड चित्र जे तुम्ही पाहू शकता तो प्रोड्युसर आहे ह्याची एक चांगली गोष्ट म्हणजे याच नाव प्रोड्यूसर आणि कंजूमर असे बदलण्यात आलेले आहे त्यामुळे एमक्यूटीटीच्या नमुन्यामध्ये त्यांना पब्लिश सबस्क्राईबच्या ऐवजी प्रोड्यूसर आणि कंजूमर असे बोलले जाते प्रोड्युसर्स मुख्यतः एक्सचेंज प्रदान करतात आणि तेथे एक्सचेंज आहे ज्याचे नाव क्यू असते जेथे हा डेटा एक्सचेंज पासून जातो आणि तेथे बाइंडिंग आहे जो तुम्ही एक्सचेंज दरम्यान स्पेसिफाय करता व क्यूए अत्यंत किचकट गोष्ट आहे आणि तेथे क्यूएचे नाव सुद्धा आहे आणि तेथे कंजूमर सुद्धा आयओटी डिव्हाइसेस आहेत तर मग एक्सचेंजचे प्रकार कोणते आणि वेगवेगळ्या एक्सचेंजचे नाव काय तुमच्याकडे वेगवेगळे एक्सचेंज टाईप्स आहेत जसे की फॅन आऊट एक्सचेंज टॉपिक एक्सचेंज आणि हेडर एक्सचेंज मागच्या प्रात्यक्षिकमध्ये आपण डायरेक्ट एक्सचेंज पूर्ण केले परंतु आम्ही तुम्हाला डायरेक्ट एक्सचेंज राऊंड रॉबिन शेड्यूलिंग जेथे तुम्ही राऊंड रॉबिन डाटा करू शकता समजा तुम्ही दिलेला डेटा कंजूमरला राऊंड रॉबिन पद्धतीने दिला आहे दुसऱ्या भाषेत सांगायचे तर पहिला डेटा पॅकेट पहिला प्रोड्युसरकडून निघून पहिल्या कंजूमरकडे जातो आणि दुसरा डेटा पॅकेट दुसऱ्या प्रोडूसरकडून दुसऱ्या कंजूमरकडे जातो बरोबर तर अशाप्रकारे तुम्हाला हे राऊंड रॉबिन प्रात्यक्षिक पाहता येते आता एक्सचेंजच्या नावाशी संबंधित गोष्टी वगैरे पाहू यापूर्वीच मी तुम्हाला मागच्या वेळेस हे स्पष्ट केले होते ही एक साधी ब्रॉडकास्ट बेस्ड सिस्टीम आहे जिथे मुख्यतः या गोष्टीचा काही फरक पडत नाही की तुम्ही एक्सचेंजमध्ये काय देता खरंतर तुम्ही क्यूएईचे नाव स्पेसिफाय करण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही जर एक्सचेंजचे नाव स्पेसिफाय केले तरी पुरेसा आहे कारण जेव्हा तुम्ही विशिष्ट एक्सचेंजला कनेक्ट करता तेव्हा हे कंजूमरला त्याक्षणी कनेक्ट करते तर अशाप्रकारे एकापासून अनेक ब्रॉडकास्ट फॅन आऊट करते आता टॉपिक एक्सचेंज संबंधित एक अत्यंत मनोरंजक गोष्ट आहे तुम्ही इथे लक्षात घेतले पाहिजे म्हणजे बाइंडिंग की आणि रुटींग ही मॅच झाली पाहिजे नाहीतर हे कंजूमरला वितरित होणार नाही तेथे वाइल्ड कार्ड वापरण्याच्या शक्यता आहेत जे आपल्याला माहित आहेत अशा वाईल्ड कार्ड मध्ये हॅश इन्क्लुड असते जेव्हा आपण पूर्ण एएमक्यूपी आर्किटेक्चर हेडर एक्सचेंज सेट करता तेव्हा आपण ज्या गोष्टीला खरोखर एक्सप्लॉइट करू शकता असा स्टार ही एक गोष्ट आहे जो तुम्ही स्वतःच एक्सप्लोर करा तर आता या गोष्टी प्रत्यक्षात कशा निर्दिष्ट केले आहेत हे एका कोडच्या माध्यमातून समजून घेऊया तर मुख्यतः तुम्ही मनामध्ये डायरेक्ट फॅन आऊट टॉपिक हेडर हे तिचे नाव लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्याकडे टाईप रुटिंग की आणि बाईडिंग आहे जर तुम्ही हा टेबल भरला तर कमी अधिक प्रमाणात काम होते तर ही मुख्य की आहे तर आपण पहिल्या स्क्रिप्ट पासून सुरुवात करू जो मी तुम्हाला दाखवणार आहे इथे अभिरामी आणि तेजस्विनी आहेत त्या दोघी डिफॉल्ट अंडरस्कोर पी वाय नावाची फाईलचे प्रात्यक्षिक दाखवतील आणि ते तुम्हाला डायरेक्ट एक्सचेंज संदर्भात काहीतरी दाखवतील जो पायथोन स्क्रिप्टच्या आत मध्ये काय होत असते हे चांगल्या प्रकारे समजते मी तुम्हाला हे सांगायलाच हवे की एएमक्यूपी प्रोड्युसर कंजूमरने मिळवलेली पीका आम्ही वापरली आहे मला असे वाटते की आपण ते वेबवरुन उचलू शकाल आणि मला वाटते कि हा ओपन सोर्स आहे तर तुम्ही पीका घेऊ शकता व पीका घेऊन तुम्ही स्क्रिप्ट वापरू शकता मग डायरेक्ट एक्सचेंज होते तर आपण प्रोडूसरच्या दृष्टिकोनातून थोडासा सारांश घेऊया प्रोडूसरच्या दृष्टिकोनातून एक्सचेंजचे नाव स्पेसिफाय करण्याची गरज नसते व एक्सचेंजची गरजही नसते मला वाटते की आपण प्रात्यक्षिक पाहू मी क्वचितच तुम्हास म्हटले होते की आपण प्रात्यक्षिक करू जेव्हा आपण प्रात्यक्षिक करू तेव्हा पायथोन स्क्रिप्टमध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला समजून येईल तर मी तुम्हाला प्रोड्युसरकडे असलेल्या स्क्रिप्ट दाखवतो प्रोड्युसरकडे असलेली पहिली स्क्रिप्ट घेऊया मी हि स्क्रिप्ट थोडीशी हलवतो तर प्रोड्युसर आहे आणि मध्यभागी कंजूमर आहे एक्सचेंजला सपोर्ट करण्यासाठी रॅबिट ब्रोकर असतो आणि मूलत कंजूमर सक्षम असणारा दुसरा होस्ट आपल्याकडे कंजूमरची अनेक उदाहरणे असू शकतात तर आपण प्रोड्युसरकडे लक्ष देऊ आता मी तेजस्विनीला डिफॉल्ट डॉट पी वाय मध्ये टाइप करायला सांगतो जो मुख्यतः डायरेक्ट एक्सचेंज आहे तर हि फाईल उघडूया आता आपण प्रोड्युसरकडे असलेल्या स्क्रिप्ट्स एका पाठोपाठ एक बघूया आणि मी तुम्हाला पिकाद्वारे स्क्रिप्ट्समध्ये असलेल्या महत्वाच्या गोष्टी समजावून सांगेन मी तुम्हाला म्हंटल्याप्रमाणे ते स्क्रिप्ट्स उघडा आणि त्यामध्ये सुधार करा त्यानुसार आपण एएमक्यूपी दोन्ही प्रोड्युसर रॅबिट एम क्यू ब्रोकर म्हणून सेट करू शकाल ज्यात एक्सचेंज आणि कंजूमर देखील आहेत हे अत्यंत शक्तिशाली खूप स्केलेबल आणि मजबूत आहे पब्लिश सबस्क्राईब आर्किटेक्चर फक्त पब्लिश सबस्क्राईब न रहाता रुटींगबद्दल असतं ज्याचा मी तुम्हाला उल्लेख केला होता तर आता डिफॉल्टकडे वळूया तर आम्ही तुम्हाला पहिल्यांदा डायरेक्ट एक्सचेंज दाखवू तर आपण थेट डायरेक्ट एक्सचेंज उघडूया येथे तुम्ही डिफॉल्ट डॉट पी वाय पाहिले तर तुम्हाला आढळून येईल की तुम्ही वास्तविक एक्सचेंजचे नाव स्पेसिफाइड केले नाही तर क्यूएचे नाव स्पेसिफाइड केलेले आहे खरं पाहता तुम्ही ही क्यूएचे टेस्ट पहात आहात आणि जे काही पब्लिश होत आहे ते अंडरस्कोर क्यूए टेस्ट होताना दाखवली जात आहे पण हरकत नाही जर तुमच्याकडे कंज्यूमर असेल तर तो क्यूए टेस्टला जोडला जातो तो क्यूए टेस्ट मधून डेटा घेतो पण प्रोड्युसर म्हणतो की मला त्या क्यूएच्या दोन्ही टेस्ट तसेच शीर्षस्थानी देखील देण्याची इच्छा आहे तर हा डिफॉल्ट डॉट पी वाय बद्दल आहे तर आपणही स्क्रीन क्लिअर करूया आणि डायरेक्ट एक्सचेंजचा राऊंड रॉबिन पार्ट पाहूया आता पुन्हा एकदा राऊंड रॉबिन पाहूया तुम्ही पाहू शकता की एक्सचेंजचे नाव स्पेसिफाय केलेले नाही क्यूएचे नाव स्पेसिफाय केलेले आहे जो इथे टास्क क्यूए आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिलिव्हरी अंडरस्कोर मोड जे दोन सेट केले गेले आहे म्हणजे खरंच ते राऊंड रॉबिन आहे आता आपण स्क्रीन क्लिअर करूया आणि आम्ही तुम्हाला फॅन आऊट मध्ये असलेले पूर्ण गोष्ट फॅन आऊटवर आहे फॅन आऊट मध्ये एक्सचेंजचे नाव तुम्ही पाहू शकता जो नमूद केलेल्या फॅन आऊट इतका असतो मी स्लाइडमध्ये ठेवलेला तो टेबल आठवा तो तुम्हाला भरायचा आहे मग मुख्यतः हा टाईप फॅन आऊट इतका असतो म्हणजे हा एक्सचेंजचे नाव असतो तुम्हाला कोणतीही रुटिंग की स्पेसिफाय करण्याची गरज नसते फक्त क्यूएचे नाव सुद्धा स्पेसिफाय केलेले असते आणि इथे क्यूएचे नाव टास्क अंडरस्कोअर क्यूए असे असते तर हे असे क्यूएचे नाव आहे तर पुन्हा एकदा हे क्लिअर करूया आणि टॉपिक एक्सचेंज पुन्हा सुरू करूया इथे काय महत्त्वाचे आहे तर एक्सचेंजचे नाव हे आपल्याला लागणार आहे तुम्ही इथे एक्सचेंजचे नाव पाहू शकता टॉपिक अंडरस्कोर लॉग्स बरोबर आणि खरोखर हा एक टाईप आहे जो टॉपिक एक्सचेंज आहे तर हे सुद्धा येथे स्पष्टपणे दर्शवलेले आहे की तुम्हाला रुटींग कीची गरज आहे मग तुम्ही इथे पाहू शकता की रुटींग की स्पेसिफाय केलेली आहे रुटींग की म्हणून बरोबर आहे माफ करा रुटींग की इथे काय केले आहे रुटींग की म्हणून जी अंडरस्कोर रुटींग की बरोबर असते म्हणजेच बाइंडिंग की जो एक प्रकारचा वाद आहे जेव्हा आपण एखादा टाइप घेतो आणि तो रुटींग की म्हणून दिला जातो तर बाइंडिंग की आणि रुटींग की जुळले पाहिजेत मुख्यतः टॉपिक टाईपच्या एक्सचेंजमधील ही की गरजेचे आहे तर या येथे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि प्रोडूसरकडील अनेक स्क्रिप्टमधील टाईप हा पूर्ण करतो आता आपण पाहूया की कंजूमरच्या बाजूला काय होते ठीक आहे कंजूमरच्या बाजूला असलेली ही स्क्रिन आहे आपण सुरुवातीला डायरेक्ट एक्सचेंजकडे बघूया ज्याला स्क्रिप्टचे नाव दिले आहे आणि जो अंडरस्कोर डिफॉल्ट डॉट पी वाय प्राप्त करतो तर आपण तो सुरुवात करूया अभिरामी तुम्हाला क्यूएचे नाव दाखवत आहे तो खूप महत्त्वाचा आहे स्पेसिफाय केला पाहिजे आणि तुम्ही बाकीच्या राहिलेल्या स्टॅंडर्ड गोष्टी पाहू शकता तर आपण हे क्लिअर करूया आणि आता डायरेक्ट एक्सचेंजकडे वळूया पण यावेळी पुन्हा एकदा तुम्ही राऊंड रॉबिन या क्यूएच्या नावासाठी पाहणे गरजेचे आहे जिथे तुम्ही पाहू शकता चैनल अंडरस्कोर डॉट क्यूए अंडरस्कोर स्पष्ट करते की हे टास्क अंडरस्कोरच्या समान आहे तो खरोखर क्यूएचे चांगले नाव आहे तर हे डायरेक्ट एक्सचेंजबद्दल होतं आता आपण स्क्रीन क्लिअर करूया आणि फॅन आऊटसाठी प्रयत्न करूया फॅन आऊटमध्ये तुम्ही एक्सचेंजचे नाव पाहायला हवे आणि तुम्ही टाईपसुद्धा बघितले पाहिजे जो आपण फॅन आऊट बरोबरीचा प्रकार शोधून काढला पाहिजे एक्सचेंजचे नाव लॉग्स आहेत जे आपण तेथे पाहू शकता आणि टाईप फॅन आउट आहे आता शेवटी मी पुन्हा एकदा स्क्रीन क्लिअर करीन स्लाइड वेळ पहा ४४४५ आणि त्यानंतर आपण टॉपिक एक्सचेंज फाईल उघडूया ज्याला टॉपिक एक्सचेंज असे म्हणतात इथे तुम्ही एक्सचेंजचे नाव पाहत आहात जो टॉपिक अंडरस्कोर लॉग्स आहे आणि तुम्ही टाईपकडे बघितले पाहिजे जो वास्तविक एक्सचेंज टाईप आहे ज्याला टॉपिक असे म्हणतात जो तुम्ही खरोखर शोधत आहात त्याच्याबद्दल आम्ही वास्तविकपणे प्रोडूसरकडे नमूद केले आहे जेव्हा तेजस्विनी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत होती अभिरामी आपल्याला कंजूमरच्या बाजूला असलेल्या महत्त्वाच्या गोष्टीकडे निर्देश करीत आहे रुटिंग की संबंधित आहे जो बाईंडिंग की बरोबर आहे कंजूमरकडे हा मुद्दा तुम्हाला स्पेसिफाय करावा लागतो जो अगदी बरोबर आहे आणि बाइंडिंग की हा वादाचा मुद्दा बनतो जेंव्हा प्रोड्युसर डेटा पाठवत असतो आणि असेच प्रोड्युसर आणि कंजूमर एक्सचेंज द्वारे जोडलेले असतात आणि आता संबंधित असलेल्या क्यूए आणि एक्सचेंज मधील बाईंडिंगबद्दल आम्ही आता काय करणार आहोत ते लवकर करू तर हे मुख्यतः आम्ही तुम्हाला स्क्रिप्टच्या बाबतीत दाखवू शकतो परंतु वास्तविक प्रात्यक्षिक तुम्ही स्वतः सराव केला पाहिजे आणि काय होते ते पहा कारण हे ब्रोकरमार्फत पाठवावे लागते